तर पहिल्या भागामध्ये आपण एक चांगली संस्था आणि एक सर्वोत्तम संस्था यामधला फरक पाहिला आता दुसऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत एक चांगली संस्था कशी निर्माण करायची आणि एका चांगल्या संस्थेचं एका सर्वोत्तम संस्थेमध्ये कसे रूपांतर करायचं आपल्याला असं दिसून येतं की व्यवस्थापन काम आणि संस्थेतील कामगार यांच्या परस्परसंबंधांमध्ये अनेक दुवे असतात तर जेव्हा आपण एखाद्या सर्वोत्तम संस्थे बद्दल बोलतो त्यावेळेस तेथील व्यवस्थापनही सर्वोत्तम असावे लागते व्यवस्थापन तुमच्या कामांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य देते कामामध्ये लवचिकता ठेवण्याची परवानगी देते आणि काम पूर्ण करण्यासाठी भरपूर वाव देते असे व्यवस्थापन म्हणजे सर्वोत्तम व्यवस्थापन अशा व्यवस्थापनामध्ये तुमच्या कामांमध्ये एक प्रकारची बंधने लागली जात नाहीत जसं की तुम्ही सांगितले तेवढेच करा तुमची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही कशासाठी गेलात तुम्ही जी काम करणे अपेक्षित नाही ते करण्याची तुमची हिम्मतच कशी झाली असे प्रश्न हे सर्वोत्तम व्यवस्थापनामध्ये विचारले जात नाहीत याउलट तुम्ही जे काही केले ते संस्थेच्या भल्यासाठीच केले असणार हे करण्यामागच्या तुमचा विचार नक्कीच चांगला असणार असं ज्या वेळेला प्रोत्साहित केलं जाते ते व्यवस्थापन म्हणजे सर्वोत्तम व्यवस्थापन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका सर्वोत्तम व्यवस्थापनामध्ये साधन संपत्तीचे ही व्यवस्थापन असलं पाहिजे कधी असेही असू शकते की एखाद्या संस्थेमध्ये पुरेसा निधी उपलब्ध नाही पण त्या त्संस्थेची ध्येय स्वप्न खूप मोठी आहेत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी जर प्रयत्न केला तर निश्चितच निधी उभारला जाऊ शकतो मला एवढेच म्हणायचे आहे की असं व्यवस्थापन ज्याच्याकडे एक प्रकारची दृष्टी आहे उच्च दर्जाचे नेतृत्व गुण आहेत व्यवसाय वाढवण्यासाठी जे व्यवस्थापन वचनबद्ध आहे ज्या व्यवस्थापनाकडे ध्येय गाठण्यासाठी एक चित्र उभ आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय नेण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत असे व्यवस्थापन म्हणजे सर्वोत्तम व्यवस्थापन सर्वोत्तम व्यवस्थापन म्हणजे असे व्यवस्थापन की जे आपल्या कामगारांची काळजी घेते समाजाप्रती बांधीलकी दाखवते आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवण्याविषयी जे कटिबद्ध असते जी आपल्या संस्कृतीबद्दल आणि पर्यायाने त्यांच्या पद्धती नियम धोरणे रणनीती उद्दिष्टे संकल्प याविषयी जागरूक असतात या सर्व गोष्टी ध्येय साध्य करण्यासाठी एकाच दिशेने जात असतात हे ध्येय किंवा स्वप्न काही फक्त त्या व्यवस्थापना पुरते मर्यादित नसते तर संस्थेशी बांधल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीशी ते जोडले गेलेले असते जेव्हा संस्थेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्व गोष्टींचा एकत्रितपणे ताळमेळ घातला जातो तेव्हा ही संस्था एका सर्वोत्तम व्यवस्थापनाचा नमुना आहे असे म्हणता येईल इथे मला एक दुसरी बाजू लक्षात घ्यावीशी वाटते आणि ती म्हणजे काम आणि कामाचा प्रकार आता हे जाणून घेणं हे अत्यंत गरजेचे आहे की जे प्रशिक्षणार्थी आहेत किंवा चे कामगार आहेत त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे एखाद्या कामगाराला कुठल्या प्रकारच्या असाइनमेंट्स नेमून दिल्या पाहिजेत मला अजून एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे त्या कामगाराला स्वतहाला कोणत्या प्रकारचे काम करायला आवडेल एखाद्या संस्थेत असे असू शकते एखाद्या कामगाराला एक विशिष्ट काम नेमून दिलेले आहे ते काम करणा मध्ये तो आनंदी आहे व्यवस्थापन सुद्धा त्याच्या कामाविषयी संतुष्ट आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण अशी संस्था हे काही सर्वोत्तम संस्था आहे असे आपण म्हणू शकत नाही कारण त्या कामगाराच्या ज्या काही क्षमता आहेत त्याच्या व्यक्तिमत्त्वातले जे काही निराळे रंग आहेत त्याचा खरंतर पूर्णपणे वापरच करून घेतला जात नाही तो कामगार सर्वोत्तम काम करण्यासाठी कधीही स्वतःला आव्हान देत नाही तर कशा पद्धतीचे काम मी खरंच करू शकतो याचा विचार झाला पाहिजे बावीस वर्षांपूर्वी मी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि गेल्या 22 वर्षांपासून मी शैक्षणिक क्षेत्राशी जोडला गेलो आहे त्या वेळी जेव्हा मी रेमंडस ग्रुप मध्ये काम करत होतो तेव्हा काही शैक्षणिक संस्थांशी माझा संबंध आला त्यावेळी बुद्ध गीत आणि शैक्षणिक संस्थांच्या असं लक्षात आलं ती माझ्याजवळ एक प्रशिक्षक किंवा एक शिक्षक म्हणून खूप मोठं कौशल्य आहे आजही त्या संस्थांमधील वरिष्ठांशी माझ्या अत्यंत चांगले संबंध आहेत कारण त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वातला हा विशेष गुण ओळखला आणि मी कशा पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ शकतो अशा पद्धतीच्या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी च्या विविध संधी त्यांनी मला उपलब्ध करून दिल्या माझं काम फक्त मनुष्यबळ विकास विभागापुरते मर्यादित न ठेवता निरनिराळे प्रशिक्षण कार्यक्रम घेणे शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी औद्योगिक क्षेत्रातल्या इतर व्यक्तींशी संवाद साधणे ही विविध कामे करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळालं मला कल्पना आहे अनेक संस्थांमध्ये एक प्रकारचे विशिष्ट कप्पे केलेले असतात उदाहरण द्यायचं झालं तर टाइम ऑफिस आहे किंवा लेबर ऑफिस आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स विभाग आहे किंवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे कधी कधी परफॉर्मन्स अप्रेजल विभाग असतो कधी एल अंड म्हणजेच लर्निंग अँड डेव्हलपमेंट L T Learning Development विभाग असतो एखाद्या व्यक्तीला जर प्रशिक्षक म्हणून काम करायचे असेल तर त्या व्यक्तीला मनुष्यबळ विकास म्हणजेच एच आर याच्याशी निगडित सर्व प्रकारच्या कामांचा अनुभव असला पाहिजे एच आर म्हणजेच मनुष्यबळ विकास या विषया संबंधीची सर्व कामे अमेरिकन सोसायटी फोर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट तर्फे नमूद करण्यात आली आहेत तुम्ही मनुष्यबळ विकासाचे काम करताना तोपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला संस्थेच्या रिक्रुटमेंट स्ट्रॅटेजी किंवा आपल्या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची कामे केली जातात याची संपूर्ण कल्पना नसते एखाद्या संस्थेमध्ये असंख्य प्रकारचे म्हणजे शेकडो किंवा हजारो पद्धतीचे जॉब असतात आपल्या संस्थे मध्ये कुठल्या प्रकारची कामं करायची आहेत याची कल्पना फक्त रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन डिपार्टमेंटलाच Recruitment Selection Department असून उपयोगाचं नाही तर लर्निंग अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला Learning Development सुद्धा या बद्दल संपूर्ण माहिती हवी की संस्थे मधल्या कामांचे प्रकार कुठले आणि ती काम करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या सखोल ज्ञानाची गरज आहे एखाद्या विभागाला इंडस्ट्रियल रिलेशन बद्दल काहीच कल्पना नाही असं करता येत नाही या विभागाला माहिती असले पाहिजे की कामगार कायदे काय आहेत कामगारांसाठी कोणते नियम लागू होतात कामगार संघटनांना कशा पद्धतीने हाताळायचं समाजातल्या इतर घटकांशी कसा संवाद साधायचा आणि मनुष्यबळ विकास या विषयांमध्ये कुठल्या प्रकारचे संशोधन चालू आहे मनुष्यबळ विकास म्हणजे नेमकं काय सध्या सर्वत्र रोबोटिक्स बद्दल खूप चर्चा होते आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बद्दल खूप बोलले जाते असे म्हणतात कि भविष्यामध्ये अनेक संस्थांमध्ये मनुष्यबळ कमी असेल आणि यंत्र अधिक असतील मग यामध्ये एच आर ची नेमकी भूमिका काय असली पाहिजे कशा पद्धतीच्या प्रशिक्षणाची गरज आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एक उदाहरण देतो मला आठवतय की ज्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वप्रथम संगणक प्रणालीचा वापर केला गेला त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये अशा भ्रामक कल्पना होत्या की आता तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक हिंदी निर्माण होतील आणि मॅन्युअल पद्धतीने करायची कामे कमी होतील आणि त्यामुळे कमी माणसांची गरज भासेल पण प्रत्यक्षात आपण पाहतो आज तीस वर्षानंतर एसबीआय ने केवळ इंटरनेट बँकिंग मध्येच नाही तर मोबाईल बँकिंग मध्येही खूप प्रगती केली आहे ही बँक आता स्वतः डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू इतकच नाही तर डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू या क्षेत्रामध्ये हे काम करते बँकेने आपल्या व्यवसायाचा अतिशय उत्तम विस्तार केलेला आहे म्हणून अशा बदललेल्या परिस्थितीत तेथील तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होतो की तिथे कामगारांसाठी विविध क्षमता असलेले विविध कंगोरे असलेल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतील 'मला अशा प्रकारच्या कामासाठी घेतलं होतं आणि प्रत्यक्षात मात्र मला वेगळे काम करावं लागतंय' अशा प्रकारचा विचार करून कोणी निराश होऊ नये बरेचदा असं दिसून येतं विशेष करून तरुणांमध्ये अशी भावना असते की माझा तर फायनान्स मध्ये स्पेशलायझेशन आहे मग मला मार्केटिंग जॉब का बर दिला किंवा मला याच्या मध्ये जॉब का करावा लागतो आहे म्हणून सुरुवातीलाच प्रशिक्षकांनी मनुष्यबळ विकास अधिकाऱ्यांनी आणि लर्निंग अंड डेवलपमेंट विभागांनी अशा नवीन रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थीं बरोबर संवाद साधायला हवा नेमकं कामाचं स्वरूप काय आहे याबद्दल त्यांना माहिती द्यायला हवी व्यवस्थापन शास्त्र मधून पदवीधर झालेल्या तरूणांना नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची कामे हाताळता येतात ते अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात कारण त्यांची कोर कॉम्पिटन्सी म्हणजेच विशेष उपलब्धता ही मनेजरियल इफेक्टिवेनेस Managerial effectiveness म्हणजेच व्यवस्थापकीय प्रभाव या विषयांमध्ये असते म्हणून कामगार आणि त्याचं काम यांचं नातं हे चौकटीत बांधलेलं असू नये लवचिक असले पाहिजे परिवर्तनशील असले पाहिजे परिस्थितीला अनुकूल असले पाहिजे आणि उत्पादनक्षम असलं पाहिजे आता आपण मोट्स मॉडेल पाहणार आहोत हे मॉडेल व्यवस्थापकीय प्रभावशीलता याविषयी गरजेच्या असणाऱ्या तीन गोष्टींबद्दल माहिती देते या तीन गोष्टी एखाद्या कामगारा जवळ निश्चितच असायला हव्यात त्या म्हणजे लवचिकता अनुकूलता आणि उत्पादकता तुम्हाला असं दिसून येईल की कामगारांचं व्यवस्थापनाशी आणि त्यांच्या कामाशी सकारात्मक आणि संलग्न असं नातं असलं पाहिजे त्याला त्याचं काम आवडलं पाहिजे ते काम करण्यात त्याला अत्यंत आनंद मिळाला पाहिजे कामाच्या ठिकाणी कोणीही कामाची टाळाटाळ करता कामा नये जेव्हा आपण एखाद्या सर्वोत्तम संस्थेविषयी बोलतो त्यावेळेला ती प्रशिक्षकांच्या मदतीने निर्माण होऊ शकते प्रशिक्षकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे कारण ते त्या प्रकारचं वातावरण निर्माण करतात कामाशी कामगारांचा असलेलं नातं कामगारांची कामांमध्ये असणारी आवड कामामध्ये त्यांना वाटणारा उत्साह कामाप्रती त्यांचा सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षक प्रयत्न करतात एखादा कामगार जेव्हा काम करतो तेव्हा तो त्याच्या उपजिविकेसाठी फक्त काम करत नाही तर तो त्याच्या आयुष्याचा एक भाग असतो हे साध्य करण्याचा प्रयत्न प्रशिक्षक करतात त्याला या पद्धतीचं काम करण्याची इच्छा आहे कारण त्याला त्या पद्धतीचे आयुष्य जगायचे आहे आणि म्हणूनच तो क्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये आहे हे काम त्यांनी स्वतःहून स्वीकारलेले आहे आणि ते कोणी त्याच्यावर लागलेलं नाही अशा प्रकारची भावना ही वातावरण जिथे असतं ती संस्था निश्चितच एक सर्वोत्तम संस्था असते तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे इतर इतर कामगारांशी असलेले संबंध आपल्याला माहिती आहे की व्यक्तिमत्त्व म्हणजे काय असतं एखाद्या माणसाची व्यक्त होण्याची परस्पर संवाद साधण्याची पद्धत म्हणजे व्यक्तिमत्व ओ बी या विषयावर आधारित स्टीफन पी रोबिंस यांनी लिहिलेले पुस्तक आपण नक्कीच वाचला असेल त्यानुसार इतर कामगारांशी नातेसंबंध निर्माण करताना त्या व्यक्तीला निरनिराळ्या प्रकारच्या कामगारांच्या संपर्कात यावं लागतं माझ्या मार्गदर्शनाखाली पीएचडी Ph झालेला माझा एक विद्यार्थी आहे वनित कश्यप सध्या आयआयटी तिरुपती इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो यापूर्वी तो आय आय एम सिरमूर मध्ये होता तू नेहमी सर्व्हंट लीडरशिप याविषयी बोलतो ज्या वेळेला आपण इतर कामगारांशी असलेल्या ना त्याबद्दल बोलतो त्यावेळेला सर्वात प्रथम आणि महत्त्वाची संकल्पना समोर येते ही म्हणजे तुम्ही इतरांना कशा पद्धतीने मदत करता किंवा कशा पद्धतीने त्यांची कामे करता जेव्हा तुमचा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींची संबंध येतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वां बरोबर संवाद साधायचा असतो काही व्यक्ती सपोर्ट म्हणजे आधार देणाऱ्या असतात काही व्यक्ती ऑटॉक्रातिक म्हणजे निरंकुश सत्ता गाजवणारे असतात तर काही हे मिश्र स्वरूपाचे स्वभाव असणारे असतात काहीजण मितभाषी असतात लवकर कोणामध्ये मिसळत नाहीत प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व हे निराळं असतं ते काही त्याला वंशपरंपरागत मी आलेले असते आणि काही आजूबाजूच्या परिस्थितीनुसार घडलेले असते म्हणूनच आपल्याला असं दिसून येतो अगदी दोन जुळ्या व्यक्तींचा व्यक्तिमत्व सुद्धा एक सारखं नसते अशा वेळेला हे अतिशय महत्त्वाचं ठरतं की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली आहे त्याचा जन्म कुठे झाला कुठल्या वातावरणामध्ये तो वाढला विशेष करून आपण जेव्हा भारताबद्दल बोलतो तेव्हा आपल्या देशामध्ये विविध सामाजिक रूढी आणि परंपरा आहेत विविध संस्कृती आहेत वागण्या बोलण्याच्या विविध पद्धती आहेत आपल्याकडे विविध देशांमध्ये एकता दिसून येते अशाप्रकारे संस्कृती मध्ये जेव्हा विविधता असते तेव्हा तिथल्या पद्धती रिती परंपरा मूल्य आणि श्रद्धा या सगळ्या नक्की निराळ्या असणारच जावेला अशा वेगवेगळ्या श्रद्धा आणि चालीरीती असतात त्यावेळेला एखादी व्यक्ती त्या स्विकारते आणि त्यानुसारच वागते जेव्हा ती इतरांमध्ये मिसळते तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं की इतर माणसांनी सुद्धा तीच मूल्य आणि त्याची श्रद्धा किंवा चालीरीती नुसार वागावे पण प्रत्यक्षात खरंच हे शक्य आहे का हे प्रत्यक्षात खरोखरीच शक्य नाही म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती इतर तीन बरोबर काम करते त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीलाही सन्मानाने वागवणं आवश्यक असतं एका सर्वोत्तम संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीचा योग्य प्रकारे सन्मान करते तिथे कुणी एक दुसऱ्याचे पाय ओढत नाही कुणाचा अपरोक्ष त्याची निंदा करत नाही जिथे जीवघेणी स्पर्धा नसते म्हणजेच कोणाला असं वाटत नाही की माझी इतरांच्या पेक्षा खूप प्रगती झाली पाहिजे हे सगळे मिळून मिसळून काम करत असतात आपल्याला एका उत्तम संघाची निर्मिती करायचे असते ज्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांबरोबर किंवा सहा कामगारांबरोबर किंवा कनिष्ठ कामगारांबरोबर सगळ्यांचे सलोख्याचे संबंध असतात अशा अशा सर्वोत्तम संस्थेमध्ये कामाला पूरक असे प्रोत्साहन देणारे वातावरण असते ज्या ठिकाणी कामगारांचे परस्परसंबंध चांगले नसतील त्या ठिकाणी तणाव आणि चिंता निर्माण होतात या दोन्ही गोष्टींचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो एका सर्वोत्तम संस्थेसाठी पाठबळ देणाऱ्या व्यवस्थापनाची नितांत आवश्यकता आहे जिथे कामाचा प्रकार कामगारांच्या व्यक्तिमत्वाशी मिळता जुळता असेल आणि इतर कामगारांचे व्यक्तिमत्व हे दुसऱ्या कामगारांच्या अपेक्षेप्रमाणे असेल जर एखाद्या कामगाराला या संस्थेतल्या वातावरणाशी जुळवून घेणं अवघड झालं तर त्या वातावरणाशी कसं एकरूप व्हायचं समाधान कसं शोधायचं हे प्रशिक्षकाला शिकवावं लागतं जॉब सतिस्फॅक्शन चे दोन कंगोरे आहेत एक म्हणजे जॉब सेंट्रीसिटी आणि दुसरा म्हणजे जॉब इनवॉलमेंट जॉब सेंट्रीसिटी म्हणजे कामात असणारी एकाग्रता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अनेक कामगार अत्यंत एकाग्रचित्ताने काम करत असतात परंतु कामामध्ये त्यांची म्हणावी तेवढी गुंतवणूक नसते जर त्यांना कामाविषयी आपुलकी वाटली नाही तर तिथे इमोशनल कनेक्ट असू शकत नाही जिथे जॉब सेंट्रीसिटी आणि जॉब कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे जेव्हा कामगार फक्त कामाचा विचार करतात आणि एकाग्रचित्ताने काम करतात तिथे नक्कीच जॉब सतिस्फॅक्शन असते माझ्या पीएचडी च्या एका विद्यार्थ्याने डॉक्टर शाम नारायण यांनी जॉब सतिस्फॅक्शन या विशिष्ट विषयावर संशोधन केले आहे यामध्ये जॉब सेंट्रीसिटी जॉब सतिस्फॅक्शन आणि जॉब इंवॉल्वमेंट या तीनही गोष्टींवर त्यांनी विवेचन केले आहे या दोनही गोष्टी जर विपुल प्रमाणात असतील तर नक्कीच कामगारांमध्ये कामाविषयी समाधान आहे म्हणजेच जॉब सतिस्फॅक्शन आहे आणि जरजॉब सतिस्फॅक्शन असेल तर एम्पलोयी रिटेन्शन चे प्रमाण जास्त असते आणि एम्प्लॉई टर्नओव्हर चे प्रमाण कमी असते एका सर्वोत्तम संस्थेमध्ये कामगारांचे तिथल्या व्यवस्थापनाशी त्यांच्या कामाशी आणि इतर कामगारां बरोबर अतिशय उत्तम आणि सकारात्मक संबंध असतात एक सर्वोत्तम संस्था घडविण्यासाठी तिच्या प्रशिक्षकाला खूप कष्ट घ्यावे लागतात कामगारांमध्ये तिथल्या मूल्यव्यवस्था रुजवणं कामगारांच्या मनात त्यांच्या कामाविषयी आपुलकी आणि प्रेम निर्माण करणं व्यवस्थापनाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारणे आणि इतर कामगारां बरोबर उत्तम नातेसंबंध निर्माण करणे हे सगळं साध्य झालं तर एक उत्तम संस्था निर्माण झाली अस आपण म्हणू शकतो आपण ज्या माणसांसाठी किंवा ज्या माणसांबरोबर काम करतो त्यांच्यावर नेहमीच विश्वास ठेवला पाहिजे मी आधीच सांगितले आहे आपल्या संस्थे बद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या कामाची जागा म्हणजे संस्था एक आनंदाचे आणि हक्काचे ठिकाण असलं पाहिजे कामावर उशिरा न येणं डी मोटिवेट एड वाटणे फ्रस्ट्रेशन वाटणे असे घडता कामा नये याउलट कामावर येण्यासाठी आतुरता असली पाहिजे सकारात्मक भाग असले पाहिजेत ज्याप्रमाणे एखाद्या खेळाडूला मैदानावर जाऊन खेळण्यांमध्ये आनंद मिळतो त्याप्रमाणेच एखाद्या कामगाराला त्याच्या संस्थेमध्ये जाऊन इतर कामगारांबरोबर काम करण्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे आता मी इथे सर्वोत्तम संस्थेबद्दलचे काही कंगोरे सांगणार आहे सर्वात पहिला कंगोरा म्हणजे क्रेदिबिलिटी म्हणजेच विश्वासार्हता काय असतं नेमकं विश्वासार्हता म्हणजे विश्वासार्हता आणि विश्वास या दोन गोष्टी कामाच्या ठिकाणी कशा पद्धतीने महत्त्वाच्या असतात हे जाणून घेऊया अशा संस्थांमध्ये अतिशय मोकळेपणाने संवाद साधता येतो तिथे मनामध्ये एक प्रकारची भीती नसते कुठल्याही प्रकारचे अडथळे नसतात संवादासाठी उच्चपदस्थांची दारे नेहमीच खुली असतात एखादा कामगार अगदी सहजपणे त्याच्या वरिष्ठाकडे जाऊ शकतो आणि म्हणू शकतो की ' मला हे समजत नाहीये किंवा मी हे विशिष्ट पद्धतीचे काम करण्यामध्ये थोडा कमी पडतोय कृपया तुम्ही माझी मदत करू शकता का ' 'मी कुठल्या पद्धतीचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे ' असा संवाद वरिष्ठ आणि कनिष्ठ कामगारांमध्ये वारंवार होऊ शकतो असं जर झालं तर अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील कारण या व्यक्तींमध्ये अतिशय खुला संवाद असेल म्हणून जर काही प्रश्न उद्भवला काही अडचण निर्माण झाली तर मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करेन आणि प्रश्न नक्कीच सुटेल मला अशी भीती वाटत नाही माझे वरिष्ठ मला म्हणतील की' तुमको इतना भी नही आता है ' तुला एवढं सुद्धा येत नाही का असं नक्कीच घडणार नाही कारण या दोन व्यक्ती मध्ये विश्वास असेल आणि मनमोकळा संवाद असेल दुसरा महत्त्वाचा कंगोरा म्हणजे व्यक्ती आणि मालमत्ता यांच्यातला समतोल साधता येणे एका प्रशिक्षकाला कामगारांमध्ये अशा प्रकारचे कौशल्य विकसित करावं लागतं कुठल्या प्रकारचे कौशल्य तर एक प्रकारचा समन्वय साधण्याचे कौशल्य समन्वय साधला जमला तरच विविध गोष्टींचा ताळमेळ घालणे शक्य होईल जोपर्यंत तुम्हाला हा ताळमेळ घालता येणार नाही तोपर्यंत समन्वय शक्य नाही म्हणूनच माणसांमध्ये हा ताळमेळ असणे कामगारांमध्ये समन्वय असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे जर काही प्रश्न उद्भवला तर तुम्ही वरिष्ठांशी संवाद साधू शकता आणि तो प्रश्न सोडवू शकता तुम्ही एकमेकांशी समन्वय साधू शकता मदत करू शकता मदत घेऊ शकता अशा प्रकारचे वातावरण निर्मिती असेल ही जागा म्हणजे एक सर्वोत्तम संस्था दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साधनसंपत्ती विशेष करून ठेवला पण तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानावर आधारित साधनांबद्दल बोलतो त्यावेळेला त्यासंबंधी कामगारांमध्ये खूप जास्त विश्वासार्हता असली पाहिजे याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे संस्थेची उद्दिष्टे सातत्याने डोळ्यासमोर ठेवून पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा एकात्मिक भाव मी यापूर्वी म्हणल्याप्रमाणे आपल्या विचारात ला किंवा आपण ज्याचे स्वप्न पाहिले आहे असे काम अशी संस्था अशी जागा म्हणजेच सर्वोत्तम संस्थेविषयी आपण नेहमी स्वप्न पाहिलेली असतात परंतु जर आपल्या दृष्टीमध्ये किंवा ध्येयपूर्ती मध्ये सातत्य नसेल तर आपली उद्दिष्टे सफल होणार नाहीत हे सातत्य प्रत्यक्षात येण्यासाठी खूप वर्ष जावी लागतात कदाचित काही दशके सुद्धा जर तुम्हाला काही सर्वोत्तम गोष्टी साध्य करायच्या असतील उपलब्ध असलेल्या साधनसामग्री मधून जर तुम्हाला उत्कृष्ट गोष्टी मिळवायचे असतील तर तुम्हाला तुमचे ध्येय आणि सातत्य यांची सांगड घालणं आवश्यक आहे काही दिवस किंवा काही वर्ष जातात आणि मी जे स्वप्न मी पाहिलेलं असतं ते अंशतः पूर्ण होतं त्याबरोबर खूप काहीतरी मिळवल्या सारखं मला वाटतं आणि मला त्याचा खूप आनंद होतो मी लगेच निवांत होतो मला वाटलं की त्याला झालं आता आपलं काम पण लक्षात ठेवा असं काहीच झालेलं नसतं खरंच जर तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचं असेल तर अखेरपर्यंत तुमच्या कामांमध्ये सातत्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्हाला कामा मधलं हे सातत्य निर्माण करता आलं तर तुम्हाला नक्कीच विश्वासार्हता मिळवता येईल आणि हेच सर्वोत्तम काम असेल आता पण या संस्थेच्या भूमिकेबद्दल बोलूयात मी यापूर्वी व्यवस्थापनाच्या भूमिकेविषयी बोललो आहे ज्या वेळेला आपण एखाद्या संस्थेत किंवा सातत्य याविषयी बोलतो तेव्हा एकात्मिक भाव आणि सातत्य या गोष्टी केवळ एकतर्फी असू शकत नाहीत कामामध्ये सातत्य असणे हे काही फक्त कामगारांचं कर्तव्य नाही हे सातत्य राहण्यासाठी व्यवस्थापनाकडून सुद्धा त्यांना पाठबळ मिळाले पाहिजे त्या पद्धतीचे वातावरण संस्थेमध्ये असले पाहिजे आणि तरच वर नमूद केलेल्या गोष्टी शक्य आहेत मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीविषयी सन्मान आणि आदर या दोन गोष्टी कुठल्याही संस्थेमध्ये विशेष करून दिसून येतात तुम्ही इतरांबरोबर कशा पद्धतीने संवाद साधता तुम्ही संस्थेचे व्यतिरिक्त इतर लोकांशी कशा पद्धतीने संवाद साधता तुमच्यावरील छान बरोबर कनिष्ठ बरोबर तुमच्या बरोबरीने काम करणाऱ्या सहा कामगारांबरोबर तुम्ही कशा पद्धतीने संवाद साधता हे महत्त्वाच आहे नुसतं त्यांच्यासमोर तुम्ही कसं बोलता हे महत्त्वाचं नाही तर त्याच्या अपरोक्ष तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलता हे ही तितकेच महत्वाचे आहे जर त्यांच्या गैरहजेरी मध्ये त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्याबद्दल तुमच्या तुमच्या बोलण्यातून आदर व्यक्त होत असेल तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही नेहमी लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतात तुमच्या कामाची स्तुती करतात यालाच आपण आधार देणारा व्यावसायिक विकास म्हणू शकतो आपण ज्यावेळी व्यावसायिक संबंधांबद्दल बोलतो त्या वेळेला हे महत्वाचं ठरतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या कामाचा कशा पद्धतीने आदर करता किंवा कौतुक करतात प्रत्येकाची काही बलस्थाने असतात आणि प्रत्येकामध्ये काही दोषही असतात व्यावसायिक विकासाबद्दल बोलताना तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की समोरच्या व्यक्तीच्या गुणांबद्दल तुम्हाला आदर वाटत आला पाहिजे मित्रांनो ही एक कला आहे ज्याला आपण आर्ट ऑफ एप्रिसिएशन म्हणतो म्हणजेच गुणग्राहकता ही गुणग्राहकता त्याच्याजवळच असते ज्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो आपण अकबर आणि बिरबल यांच्या कितीतरी कथा ऐकलेल्या आहेत या गोष्टींमधून आपल्याला असं दिसून येतं की दुसऱ्यांच्या गुणांची कदर करणे हे एखादी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे प्रमाणे काम करते ज्या वेळेला आपण इतरांचा आदर करतो त्या वेळेला आपण त्यांच्या गुणांची कदर करत असतो मी आधी म्हटल्याप्रमाणे माणसांच्या फक्त तोंडावर गोड बोलून चालत नाही तर त्यांच्या अपरोक्ष त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा त्यांच्याविषयी चांगलं बोलता आले पाहिजे त्यांच्यासमोर तर आपण त्यांच्या गुणांची कदर केलीच पाहिजे कारण जोपर्यंत आपण त्यांच्याविषयीचं आपलं मत व्यक्त करत नाही तोपर्यंत त्यांना हे कसं कळणार की आपल्या मनात त्यांच्या गुणांविषयी किती आदर आहे ते आपल्या सहकर्मचारी किंवा आपला वरिष्ठ अधिकारी नेहमीच आपल्याविषयी चांगलं बोलतात अशी भावना निर्माण होणे हे अत्यंत गरजेचे आहे प्रशिक्षकाला नेमका कुठल्या गोष्टीची गरज आहे प्रशिक्षकाला प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने काम करायचे आहे की जेणेकरून प्रशिक्षणार्थी इतरांच्या गुणांची कदर करायला शिकतील एका संस्थेमध्ये अशा पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम लावायला हवेत की जिथे तिथल्या कामगारांना या गोष्टीचा प्रशिक्षण दिले जाईल की तुम्ही इतरांच्या गुणांची कदर कशा पद्धतीने केली पाहिजे दुसऱ्यांच्या प्रति तुमच्या मनात एक प्रकारची सकारात्मक भावना निर्माण झाली पाहिजे हे जर झालं तर वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे संबंध निर्माण होते जर एखाद्या वरिष्ठांनी त्याच्या ्याच्या हाताखाली काम करणार्या कनिष्ठ कामगारांच्या कौशल्यांचा त्याच्या विचारांचा त्याच्या ज्ञानाचा आदर केला कौतुक केलं तर नक्कीच त्या कनिष्ठ कामगारांचे मनोबळ खूप वाढेल कनिष्ठ कर्मचारी त्याच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बद्दल खूप चांगलं बोलत असतील आदराने बोलत असतील आणि ज्या वेळेला तर वरिष्ठ कर्मचाऱ्यांना याबद्दल समजेल त्या वेळेला ती भावना कितीतरी सुंदर असेल म्हणून असं नातेसंबंधांमध्ये आदर आणि गुणग्राहकता दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांचा निर्णय प्रक्रियेमधील असलेला सहयोग सर्वांगीण ज्ञानासाठी हे अतिशय महत्त्वाचा आहे 'मी म्हणतो तेच पूर्व मी म्हणतो तेच योग्य' अशा प्रकारची भूमिका एका सर्वोत्तम संस्थेमध्ये असू शकत नाही वरिष्ठ अधिकारी त्यांच्या भोवताली जे कर्मचारी असतात त्यांना नेहमीच निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतात मी अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे यावर तुमचे मत काय आहे हे योग्य आहे का नाही आणि योग्य असेल तर का योग्य आहे जर एखादी व्यक्ती निर्णय योग्य आहे असे म्हणत असेल तरी त्याला त्यामागचं कारण विचारा आणि जर ही व्यक्ती निर्णय योग्य नाही असं म्हणत असेल तर घेतलेल्या निर्णयांमध्ये काय सुधारणा करायला हवी हे जाणून घ्या म्हणून तुमच्या कर्मचाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं त्यांचा त्याच्यामध्ये सहयोग असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे मला इथे अनेक प्रकारच्या घटना आठवतात तीस वर्षांपूर्वी जेवण आमचा पगार ठरवला जायचा यावेळी ती एक ठराविक रक्कम असायची आता जर बघितले पगार हा चलन पद्धतीनुसार ठरवला जातो यालाच व्हेरिएबल पे सिस्टीम असे म्हणतात फार छान संकल्पना आहे ही ज्यामध्ये पगाराचा निर्णय अतिशय योग्य पद्धतीने घेतला जातो पगार हा एखाद्या पुष्पगुच्छ सारखा असतो की जिथे माणूस वेगवेगळ्या पद्धतीने ठरवू शकतो सजवू शकतो संस्था फक्त सांगते की सीटीसी काय आहे एकदा कॉस्ट तू कंपनी ठरली की वरिष्ठ अधिकारी या बरोबर चर्चा करून ती व्यक्ती त्याच्या पगाराविषयी चा निर्णय एकत्रितपणे घेऊ शकते या पद्धतीने कंपनीचा खर्च वाढत नाही तर एक प्रकारे एकत्रितपणे केलेल्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा सहयोगी ज्ञानामध्ये वेगळ्या प्रकारची रंगत येते कर्मचाऱ्यांची एक व्यक्ती म्हणून काळजी घेणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेणे हे फार महत्त्वाचे आहे तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर कलाम यांचे पुस्तक वाचले असेल नेतृत्व कसे असावे आणि आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल या पुस्तकात खूप छान लिहिले आहे ज्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम बरोबर काम केले आहे त्यांचं मत विचारलं तर ते नेहमी सांगतात की ते इतरांची किती काळजी घ्यायचे जिथे कामासाठी कामाचा मोबदला दिला जातो आणि त्यासाठी उत्तम कामही करून दाखवावं लागतं त्या कामाच्या ठिकाणा पुरतेच हे मर्यादित नसावे मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची कशा पद्धतीने काळजी घेता यामध्ये कृत्रिमपणा नसावा तर ही गोष्ट मनापासून केलेली असावी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या विषयी किती काळजी वाटते हे समजण्याइतके लोक नक्कीच चाणाक्ष असतात माझी संस्था माझी कामाची जागा खरंच माझी काळजी घेते की नाही हे त्यांना नक्कीच कळतं जर ते माझी काळजी घेत असतील तर ते माझ्या चुकांसाठी मला सतत शिक्षा करणार नाहीत तर माझ्या चुका सुधारतील ते मला समजावून सांगतील की माझं कुठे चुकतंय मी काय करायला हवं आणि काय करायला नको याची मला पुर्ण कल्पना देतील म्हणून तुमच्या संस्थे मध्ये तुम्ही इतरांची किती काळजी घेतात हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो काळजी घेणे आणि इतरांच्या गुणांची कदर करणे हे एकत्रित ज्ञानासाठी व्यावसायिक दृष्ट्या अतिशय गरजेचे आहे पण गुणग्राहकता आणि काळजी घेणे या दोन मूल्यांच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे ती म्हणजे सन्मान खरतर हा तिसरा मुद्दा तसा तांत्रिक आहे पण महत्त्वाचा आहे तुमच्या वागण्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे इतरांबरोबर तुलना करणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे एखादा माणूस आनंदी असू शकतो पण जेव्हा त्याला कळते आपल्यापेक्षाही कमी क्षमता असलेल्या माणसाला आपल्यापेक्षा अधिक मोबदला मिळत आहे त्यावेळेला तो निश्चितच दुःखी होतो ज्या वेळेला त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती तेव्हा तो आनंदी होता म्हणून सर्वोत्तम संस्थेमध्ये समानता असली पाहिजे कामाचा मोबदला देताना सर्वांना सारखीच वागणूक मिळाली पाहिजे एखाद्याला खूप जास्त मिळत आहे आणि एखाद्याला मात्र कमी असं होता कामा नये हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लहरीवर अवलंबून असावं मोबदला हा एखाद्या माणसाची क्षमता गुणवत्ता त्यांनी आधीपासून कामांमध्ये दाखवलेले त्यांचे कर्तृत्व त्याचे आचार विचार या गोष्टींवर अवलंबून असावा हे मूल्याधारित गोष्टींवर आधारित असावे जर सगळ्यांना समानतेची वागणूक दिली तर सगळ्यांना समान मोबदला मिळेल समानता ही प्रत्यक्षात एखाद्या ठोकताळे यावर अवलंबून असते हे नक्कीच खरं आहे की प्रत्येकाचा निरीक्षण आणि परीक्षण हे झालंच पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोत्तम संस्थेमध्ये कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसावा एखाद्या व्यक्तीला नोकरी देण्यामध्ये किंवा नोकरी मध्ये बढती देण्यामध्ये प्रकारचे हित संबंध असू नयेत एखादी व्यक्ती मला खूप आवडते आणि त्याच्यामुळेच पदोन्नतीसाठी ही सर्वात योग्य व्यक्ती आहे अशा पद्धतीची भावना असणे उपयोगाचे नाही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पदोन्नती मिळते तेव्हा फक्त त्याच्या कर्तृत्वामुळे कौशल्यामुळे किंवा त्याची संस्थे प्रती असलेली बांधिलकी यामुळे मिळायला हवी कुठलाही निर्णय घेताना तू माझ्यासाठी योग्य आहे का याचा विचार न करता तो संस्थेसाठी तसा योग्य आहे या गोष्टीचा नेहमी विचार व्हायला हवा एखाद्या संस्थेसाठी काय योग्य आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनेही काय योग्य आहे या दोन गोष्टींचा जेव्हा मेळ घातला जातो त्या वेळेला ती संस्था एक सर्वोत्तम संस्था असते संस्थेमध्ये न्यायाचे वातावरण असलं पाहिजे जर भेदभाव झाला तर त्या विरोधी तक्रार करण्यासाठी सुविधा असली पाहिजे मी स्वतः सहा वर्ष लेबर ऑफिसर म्हणून इंडस्ट्रियल रिलेशन्स या विभागात काम केलं आहे त्यामुळे मला या गोष्टीची कल्पना आहे की न्याय मिळवण्यासाठी आणि अन्याया विरुद्ध तक्रार करण्यासाठी नेहमीच संधी उपलब्ध असल्या पाहिजेत अशी सोय संस्थेने कामगारांना उपलब्ध करून दिली पाहिजे तरच तिथे न्याय व्यवस्था आहे असे आपण म्हणू शकतो म्हणून कामाच्या जागी पारदर्शकता असणे ते फार महत्त्वाचे आहे जर न्यायव्यवस्था असेल न्यायाचा वातावरण असेल तरच पारदर्शकता असू शकते अशा ठिकाणी जर तुमच्यामध्ये योग्यता असेल तर नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल यात शंका नाही एखाद्यावेळी जर वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचारी एखाद्या कॉफी शॉप मध्ये गप्पा मारत असतील तर तुम्हाला असं दिसून येईल ही वरिष्ठ कर्मचारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सांगतात ' तुझ्याकडे जर योग्यता असेल तर तुझी नक्कीच प्रगती होईल या संस्थेमध्ये तुला कधीच अडवले जाणार नाही ' अशा प्रकारची भावना तुम्हाला एखाद्या सर्वोत्तम संस्थेमध्ये पाहायला मिळते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अभिमान तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात या संस्थेचा तुम्हाला अत्यंत अभिमान असला पाहिजे या विशिष्ट संस्थेसाठी काम करतो असे तुम्हाला अतिशय अभिमान आणि म्हणता आलं पाहिजे ही एका संस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या वैयक्तिक कामांमध्ये जर एखाद्याच्या योगदानाची खूप चर्चा झाली तर ती गोष्ट त्याच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद असते ' काम काय सगळेच करतात पण मी मात्र हे वेगळ्या पद्धतीने केले आहे यासाठी विशिष्ट कष्ट घेतले आहेत ' एखाद्या सर्वोत्तम संस्थेमध्ये दर अशाप्रकारे एखाद्या माणसाच्या वैयक्तिक योगदानाची चर्चा झाली आणि त्याचा यथोचित सन्मान झाला तर ती फार चांगली गोष्ट आहे एका चांगल्या संस्थेमध्ये तुम्ही जर काम चांगलं केलं असेल तर तुम्हाला त्याचा आर्थिक मोबदला मिळेल किंवा तुमच्या बाबतीत असं म्हणलं जाईल कि हो यांनी चांगलं काम केलं पण हे पुरेसे नाही चांगलं काम केल्यानंतर त्या व्यक्तीच्या कामातल्या योगदानाविषयी पुरेसा आदर केला गेला पाहिजे एखाद्या सर्वोत्तम संस्थेमध्ये खाद्या कर्मचार्याला त्याची ओळख मिळते म्हणजे काय तर चांगल्या कामाचा मोबदला देऊनच या संस्था थांबत नाहीत तर त्या व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली जाते की हा आमच्या संस्थेचा भक्कम आधार आहे हा संस्थेच्या ज्ञानामध्ये भर टाकतो हा संस्थेमधील एक ब्लू आइड एम्पलोयी म्हणजे सन्माननीय कर्मचारी आहे आहे असे झाले की मग तुम्हाला कळते ही कुठली आहे कामांमध्ये एखाद्या व्यक्तीचे योगदान किती महत्त्वाचे आहे एखाद्या संघाने किंवा एखाद्या गटाने जेव्हा एकत्र येऊन उत्तम काम केलेलं असतं अशावेळी सुद्धा तुम्ही त्या गटाचा एक भाग आहात असा अभिमान तुम्हाला वाटू शकतो उदाहरणार्थ आयटी इंडस्ट्री मध्ये म्हणजेच माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमध्ये किंवा कुठल्याही उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्ये सुद्धा जर वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले असतील तर आपल्याला हे दिसून येतं हे प्रकल्प वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही अतिशय उच्च दर्जाचे प्रकल्प असतात आणि या प्रकल्पाचा व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या गटाचा मी एक सभासद होतो ही भावना असणे हे फार महत्त्वाचे आहे जर मी एखाद्या प्रकल्पामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करत असेल काम करत असेन तर तो नेता आणि त्यांनी प्राप्त केलेले यश याबद्दल मला अभिमान वाटतो तेव्हा आपण एखाद्या च्या कामाची पोचपावती मिळाली असे म्हणू शकतो खरं आहे ना हे म्हणून एखाद्या व्यक्तीला आपल्या संस्थेबद्दल काय वाटते त्याच्या गटा बद्दल किंवा काम करणाऱ्या संघाबद्दल काय वाटते हे फार महत्त्वाचे आहे जगात उंच संस्थेची उत्पादने समाजात विक्रीसाठी आलेली तुम्ही बघता त्यावेळेला तुम्हाला खूप अभिमान वाटतो जेव्हा समाजामध्ये तुम्ही संस्थेची उत्पादने बघता किंवा तुमच्या संस्थेचे नाव झालेलं बघता तेव्हा त्यात तुम्ही स्वतःचे प्रतिबिंब बघता तुम्ही कुठल्या विभागामध्ये काम करता तुमच्या मनात संस्थे विषयी काय प्रतिमा आहे ती भावना जर तुम्हाला समजली तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल आज समाजामध्ये माझ्या संस्थेची जी काही ओळख आहे त्या यशामध्ये माझा ही वाटा आहे अशी भावना निर्माण होईल यानंतर पुढची गोष्ट म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणे प्रत्येकाला वाटतं की आपली स्वतःची एक ओळख असावी आपण स्वतःला सिद्ध करून दाखवावं मी माझ्या संस्थेमधीलहे विशिष्ट काम करण्यास सक्षम आहे आणि जेव्हा कधी कोणाला जर या कामासंबंधी काही समस्या जाणवली तर सर्वप्रथम माझं नाव घेतलं जाईल की ' तुम्ही अक्षय्य तिकडे जा कारण तो या कामांमध्ये अतिशय निष्णात आहे ' म्हणजेच जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या कामांमध्ये अडचण निर्माण होईल यावेळेला ही व्यक्ती नक्कीच ही अडचण दूर करू शकेल स्वतःची ओळख निर्माण करणे हे यालाच म्हणायचं दुसरा म्हणजे सामाजिक मैत्री पूर्व आणि अगत्यशील वातावरण कर्मचाऱ्यांना समाजामध्ये कशा पद्धतीने ओळखलं जातं हे फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर कुठे बाहेर गेला असाल आणि जर कोणी असं म्हणाले अरे हो हा तर त्या संस्थेचा कर्मचारी आहे आणि तुमचे स्वागत झालं तर तुम्हाला निश्चितच आनंद मिळतो तो आदर व सन्मान तो अभिमान तुम्हाला दुसऱ्यांचे डोळ्यामध्ये बघता येतो त्या क्षणी तुम्हाला वाटतं की अरे वा माझे नातेवाईक या विशिष्ट संस्थेमध्ये काम करत आहेत अशी संस्था हीच एक सर्वोत्तम संस्था आहे तर जेव्हा कधी समाजामध्ये एका संस्थेची एक सर्वोत्तम संस्था म्हणून ओळख होते ती केवळ तिथल्या कामाच्या पद्धतीमुळे ही कामाची पद्धत प्रशिक्षकांच्या मदतीने विकसित झालेली असते अशा प्रकारच्या कामाच्या पद्धती इतर कर्मचाऱ्यांच पाठबळ मिळवून विकसित करणं ती प्रशिक्षकाची भूमिका असते सर्वात शेवटी मला एक कुटुंब आणि एक संघ याबद्दल बोलावसं वाटतं मी याआधीही म्हणलं आहे की कुटुंबावर मी अधिक भर देणार आहे मित्रांनो टीम म्हणजे सांगत असतोच पण मला स्वतःला असं वाटतं ही या शब्दाला अधिक व्यावसायिक संदर्भ आहे आपण जेव्हा कुटुंबाबद्दल बोलतो तेव्हा आपण माणसाच्या अधिक जवळ जातो म्हणून अशा प्रकारची गुंतवणूक प्रोत्साहन वचनबद्धता आपुलकी आव्हाने स्वीकारण्याची सवय असलेली साधने वाटून घेण्याचा दृष्टीकोण इतरांची काळजी घेण्याचा दृष्टीकोण आणि एकात्मिक भाव या सगळ्या गोष्टी कामात सातत्य आणण्यासाठी अतिशय गरजेच्या आहेत जर अशा प्रकारचे कंगोरे ज्या संस्थेमध्ये असतील ती निश्चितच सर्वोत्तम संस्था असेल तर विश्वासार्हता आदर पारदर्शकता अभिमान आणि कॅमेराडरी म्हणजे इतरांच्या प्रती असलेला सद्भाव या भावना या पद्धती निर्माण करणे कर्मचाऱ्यांमध्ये या रुजवणे हे प्रशिक्षण खायचं महत्त्वाचं काम असतं आणि जर त्याला या कामांमध्ये यश मिळालं तर एका चांगल्या कामाच्या जागेचं रूपांतर तो निश्चितच एका सर्वोत्तम कामाच्या जागेमध्ये करू शकतो आता मला वाटतं की एका चांगल्या संस्थेचं एका सर्वोत्तम संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी कुठल्या गोष्टी किंवा कुठले कंगोरे आवश्यक आहेत आणि हे काम एखादा प्रशिक्षक कशा पद्धतीने करू शकतो याबद्दल आपण पुरेशी चर्चा केलेली आहे धन्यवाद